या विशिष्ट लेक्चरमध्ये जे दुसऱ्या आठवड्याचे चौथे लेक्चर आहे आपण मागील लेक्चर मधील चर्चा केलेल्या मूलभूत मॉलिक्युलर बायलॉजि टेक्नीक्सचा वापर निदानासाठी कसा केला जाऊ शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत समजा तुमचे कुटुंब आहे जे एखाद्या विकाराने बाधित आहे मला निदान करायचे आहे एखाद्या व्यक्तीचे जीन्समध्ये काही म्युटेशन्स होत आहे की नाही हे समजून घेण्यासाठी DNA निदान करून आणि त्या माहितीचा उपयोग त्याचा भाऊ किंवा बहीण ज्याने आत्तापर्यंत कोणतेही लक्षण दाखवले नाही नंतर तो रोग विकसित करेल की नाही याचा अंदाज लावण्यासाठी वापरला जाऊ शकतो तर हे या विशिष्ट लेक्चरचा महत्वाचा मुद्दा आहे आपण स्क्रीनमध्ये या विशिष्ट पेडीग्रीमध्ये काय पाहू शकतो की ते कुटुंबातील एक सामान्य ऑटोसोमल रिसेस्सीव्ह डिसऑर्डर आहे आणि आपण पाहू शकतो की बाधित पालक अबाधित आहेत आणि एक कॉन्सन्ग्यूनिटी आहे आणि आपण जीनसाठी DNA क्लोनिंग केले आहे आणि मग आपण एक सीक्वेन्स केला आहे आणि एक रोग म्युटेशन ओळखले आहे ज्याची आपण मागील वर्गात चर्चा केली होती आणि म्युटेशन्स म्हणजे आपल्याकडे पॉईंट म्युटेशन्स आहे परिणामी कोडॉनमध्ये बदल झाला आता ट्रिप्टोफॅन एमिनो ऍसिडच्या जागी तुमच्याकडे स्टॉप कोडॉन आहे तर ही व्यक्ती स्पष्टपणे या विशिष्ट म्युटेशनसाठी होमोझायगोस आहे आपल्याला हा प्रश्न विचारायला आवडेल की जर असे असेल तर या दोन व्यक्तींचे जीनोटाइप काय आहे हा विकार सेटवर थोडा उशीर झाला आहे असे गृहीत धरून असे गृहीत धरूया की सिम्पटम्स साधारणपणे 40 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे असल्यास असतात तेव्हा या व्यक्ती अजूनही तरुण असू शकतात ते 12 13 15 20 वर्षे किंवा काहीही असू शकतात जीनोटाइप म्हणजे काय 35 40 वर्षांच्या आसपास पोहोचल्यावर त्यांना सिम्पटम्स असतील का तर आपल्याला जीन्सचा सीक्वेन्स बघायचा आहे लायब्ररी बनवणे आणि क्लोन काढणे ज्याची आपण मागील वर्गात जी काही चर्चा केली आहे त्याच्यावरून सीक्वेन्स तयार करणे हे एक कष्टाचे काम आहे ही प्रगती करण्यासाठी अनेक वर्षे लागतील आपल्याला काय स्वारस्य आहे ते एक किंवा दोन दिवसात पटकन समजून घेणे की या दोन व्यक्तींमध्ये हे विशिष्ट रूप आहे की नाही ते तुमचे कार्य आहे आपण ते खरोखर कसे कराल आपण या असिम्प्टोमॅटिक व्यक्तींना पटकन जीनोटाइप करू शकतो उत्तर होय आहे आपल्याकडे एक पॉवरफुल टेक्नीक आहे ज्याला PCR किंवा पॉलिमरेझ चैन रिऍक्शन म्हणतात तुमच्यापैकी अनेकांनी त्याबद्दल ऐकले असेल आणि या विशिष्ट पद्धतीबद्दल वाचले असेल आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे या टेक्नीकचा वापर व्यक्तींमध्ये म्युटेशन्स तपासण्यासाठी कसा केला जाऊ शकतो तर हे एक आकृती आहे जी आपल्याला पॉलिमरेझ चैन रिऍक्शनच्या मागेचे तत्त्व सांगते पुन्हा संकल्पना खूप सोपी आहे आणि हे इतकी पॉवरफुल टेक्नीक आहे की शोधकर्त्याला या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे ती पुन्हा आपल्या DNA रिप्लिकेशन यंत्रणेची संकल्पना वापरते आपल्या पेशी कशा विभाजित होतात आपल्या पेशीमध्ये जेव्हा पेशी विभाजित होतो तेव्हा DNA ची कॉपी होते आणि आपल्याकडे एक प्रोटीन आहे जे मुख्यतः DNA कॉपी करण्याचे कार्य करते ज्याला आपण DNA पॉलिमरेझ म्हणतो त्याचप्रमाणे या प्रतिक्रियेत देखील आपल्याकडे एक DNA पॉलिमरेझ होता परंतु फरक हा आहे की हा पॉलिमरेझ खूप उच्च तापमान सहन करू शकतो कारण ही प्रोटिन्स हॉट स्प्रिंग मध्ये राहणाऱ्या मायक्रोब्स पासून वेगळी असतात म्हणून त्यांच्या जगण्यासाठी आदर्श तापमान सुमारे 60 65 अंश आहे त्या तापमानात ते खूप आनंदी असतात म्हणूनच प्रोटिन्स खूप उच्च तापमानात अतिशय कार्यक्षमतेने कार्य करतात आणि जरी आपण तो प्रोटिन्स 95 अंश किंवा 100 अंशांपर्यंत उकळले तरी प्रोटिन्स एकदा 60 65 अंशांपर्यंत परतली की ते त्याचे कार्य पुन्हा मिळवू शकते आणि जे काही काम करते ते करणे अपेक्षित आहे तर अशा प्रकारच्या प्रोटिन्सचा फायदा आहे आणि लोकांनी ती रिऍक्शन करण्यासाठी हे प्रोटिन्स वापरले आहेत तर ही पॉलिमरेझ चैन रिऍक्शन काय आहे पॉलिमरेझ म्हणजे आपण तो पॉलिमर बनवत आहोत DNA ची नक्कल करत आहोत एक नवीन स्ट्रँड तयार केला जात आहे टेम्पलेट स्ट्रँडमध्ये उपलब्ध असलेल्या क्रमाच्या आधारावर बेस पेअरले गेले आहेत आपण चैन रिऍक्शन का म्हणतो कारण आपण पुन्हा पुन्हा अशीच प्रक्रिया करत आहोत ती आपल्याला खरोखर कशी मदत करते जे आपण पाहू शकतो आपल्याला पॉलिमरेझ चैन रिऍक्शनसाठी काय हवे आहे नक्कीच आपल्याला टेम्पलेटची आवश्यकता आहे म्हणून जर मला एखादी व्यक्ती पाहायची असेल की तिने किंवा त्याने डिफेक्टीव्ह एलील घेतलेला आहे का तर मला त्या व्यक्तीचा DNA आवश्यक आहे तर DNA एक्सट्रॅक्ट केले DNA ची फार थोडी मात्रा पुरेशी आहे आणि मग मला गरज आहे ज्याला प्राइमर म्हणतात जे इथे दाखवले गेले आहे त्यांना प्राइमर म्हणतात समजा हा माझा DNA चा भाग आहे ज्याचा मला सीक्वेन्स करायचा आहे तर माझे जीन्स इथून इथे पडते कुठेतरी म्युटेशन्स होऊ शकते मी एक प्राइमर डिझाइन करतो उदाहरणार्थ हे 5' आहे आणि हे 5' आहे मी एक प्राइमर डिझाइन करतो जो या क्रमाला जाऊन बांधतो त्याचप्रमाणे मी एक प्राइमर डिझाईन करतो जो इथे जाऊन बांधतो आणि मग हेच दाखवले जाते लहान ऑलिगोन्यूक्लियोटाइड सीक्वेन्स जे सिन्थेटिकरित्या बनवले जातात ते DNA सीक्वेन्स आहेत ते जातात आणि बांधतात कारण त्यांच्याकडे कॉम्लिमेन्ट्री आहे ते इतर कोठेही जाणार नाही आणि बांधणार नाही कारण सीक्वेन्स खूप युनिक आहेत कारण ते त्या प्रकारे डिझाइन करतात एकदा ते तुमचे DNA पॉलिमरेझशी बांधले गेले की हे क्षेत्र विस्तारते DNA पॉलिमरेझ हेच करते ते जाते बसते आणि त्याच्या शेजारी असलेल्या सर्व स्ट्रॅन्डसना कट करत राहते ते विस्तारते आपण ते काही काळासाठी होऊ देतो आणि नंतर मी काय करतो मग मी पुन्हा DNA चे डिनेचर करतो तर मी तापवतो DNA ट्यूब DNA असलेली ट्यूब म्हणून हे दोन स्ट्रॅन्डस वेगळे झाले आणि पुन्हा मी तीच रिऍक्शन करतो तर काय होते तर मी पूर्ण केले उदाहरणार्थ प्राइमर जोडले गेले आणि नंतर सिन्थेसिस झाले जसे मी थोड्या वेळापूर्वी चर्चा केली मग मी तापमान वाढवतो यालाच डीनेचरेशन म्हणतात आपण रिऍक्शनला समजा 95 डिग्री पर्यन्त तापवतो मग सर्व हायड्रोजन बॉण्ड तुटून जातात पुन्हा DNA सिंगल स्ट्राँडेड आहे परंतु आपल्याकडे ट्यूबमध्ये जास्त प्रमाणात प्राइमर बसलेले आहेत ते पुन्हा जाऊन कॉम्लिमेन्ट्री सीक्वेन्सला बांधणार आहेत आणि DNA पॉलिमरेझ पुन्हा सक्रिय आहे जेव्हा आपण तो DNA पॉलिमरेझसाठी ते सामान्य तापमानावर परत आणतो म्हणजे सुमारे 65 किंवा 70 अंश किंवा त्याहून अधिक आणि नंतर ते पुन्हा विस्तारीत होते तर ती कॉपी करेल या प्रक्रियेसह प्राइमर जेव्हा पुन्हा विस्तारीत होते आपण DNA च्या नवीन कॉपी बनविल्या आहेत आधीच तयार केलेल्या टेम्पलेटचा वापर करून आता आपण काय करतो पुन्हा आपण त्याला वितळवतो तर सर्व DNA सिंगल स्ट्राँडेड होतात पुन्हा प्राइमर उपलब्ध आहेत ते जातील आणि तुमच्या नवीन सिन्थेसाईज्ड DNA ला जोडतील ज्यात कॉम्लिमेन्ट्री सीक्वेन्स आहे पुन्हा DNA चे सिन्थेसिस होते तर आपण काय करतो जर आपण ही प्रक्रिया 30 किंवा 35 वेळा रिपीट केली तर आपण DNA च्या एका लहान भागाच्या लाखो कॉपी बनवणार आहोत जिथे प्राइमर बांधण्यास सक्षम आहे आणि नवीन सीक्वेन्स बनवू शकतो या प्रक्रियेत आपण आपल्या DNA च्या एक लहान भागाच्या अनेक कॉपी बनवू शकतो लाखो कॉपी 4 तास 3 तासात बनवता येतात तर त्या तथाकथित रिऍक्शनच्या शेवटी ज्याला आपण PCR रिऍक्शन म्हणतो आपण जेल मध्ये चालवून DNA च्या एका लहान भागाच्या लाखो कॉपी बनवू शकतो की नाही याची चाचणी करू शकतो तर DNA प्रक्रियेच्या एकाहून अधिक कॉपी बनवेन ज्याला आपण अँप्लिफिकेशन म्हणतो ते तपासण्याचा हा एक मार्ग आहे म्हणून जेव्हा आपण ते जेलमध्ये चालवतो तेव्हा आपण त्या DNA चा फ्रॅगमेंट आकारानुसार वेगळा करू शकतो आणि नंतर आपण तो डाय जोडू शकतो आणि मग आपण त्यांना पाहू शकाल हे आपल्याला सांगेल की आपण या कॉपी बनवू शकतो का नाही तर ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण लहान भागांच्या लाखो कॉपी बनवू शकतो म्हणून आपण कोणत्या जीन्सकडे पहात आहोत यावर अवलंबून आपण वेग वेगळे प्राइमर निवडू शकतो अशा प्रकारे की आपण त्याच्या कॉपी बनवू शकतो हे असे काहीतरी आहे जे मी आपल्याला इलेक्ट्रोफोरेसीस कसे कार्य करते हे चित्र स्पष्ट करण्यासाठी दर्शविले आहे त्याऐवजी आपण DNA कसे वेगळे करतो आपल्याकडे जे आहे ते इथे आपल्याकडे मॅट्रिक्स आहे जी जेल पासून तयार झालेली आहे अगार जेल आणि या जेल मध्ये पोर्स आहेत छोटे पोर्स जिथे जर आपण थोडा फोर्स लावला तर त्याच्या मधून DNA जाऊ शकतो इथे उदाहरणार्थ आपण इथे DNA सोल्यूशन लागू केले आहे आणि नंतर आपण जे केले ते म्हणजे आपण इलेक्ट्रिक फील्ड लागू केले आहे इथे निगेटिव्ह आहे इथे पॉसिटीव्ह आहे तर DNA निगेटिव्ह चार्ज होत असल्याने त्याला या दिशे कडून या दिशेने स्थलांतरित करावे लागते आणि तसे होत असताना त्याला अगार अगार जेलमध्ये असलेल्या छोट्या पोर्स मधून जावे लागते तर जितका मोठा DNA तितका तो पार करण्यास पोर्स मधून जाण्यासाठी अधिक वेळ घेणार आहे जितका DNA लहान तो त्या तुलनेने जलद पार करेल तर जसे आपण इथे पाहू शकतो हा विशिष्ट भाग याला साईझ मार्कर्स म्हणतात हे माहित असलेल्या आकाराचे DNA फ्रॅगमेंट्स आहेत आपण पाहू शकतो की हा एक लहान फ्रॅगमेंट आहे आणि हा एक मोठा फ्रॅगमेंट आहे आपण त्यांना वेगळे करू शकतो आपल्याला आकार माहित आहे जो आपल्याला इतर फ्रॅगमेंट्सचा आकार ओळखण्यास मदत करतो उदाहरणार्थ हे फ्रॅगमेंट्स आहेत जे एकतर लायब्ररीमधून काढले जातात किंवा आपण ऍम्प्लिफाय करण्यासाठी PCR केला असेल आणि मी या बँडची तुलना करू शकतो या पांढऱ्या बँडसह करू शकतो आणि मी म्हणू शकतो मला माहित आहे की हा या विशिष्ट बँडचा आकार आहे म्हणून हा आकार असावा तर मी या प्रकारे DNA चे प्रमाण करू शकतो उदाहरणार्थ माझ्याकडे इथे अधिक DNA आहे इथे कमी DNA आहे किंवा मी हे सांगू शकतो की या फ्रॅगमेंटच्या तुलनेत हा मोठा फ्रॅगमेंट आहे आणि या विशिष्ट नमुन्याला दोन वेग वेगळे फ्रॅगमेंट्स मिळाले आहेत म्हणून मी वापरलेली स्थिती काय आहे आणि मी कोणत्या प्रकारची माहिती पहात आहे यावर अवलंबून आहे मी याचा वापर विविध प्रकारे अर्थ लावू शकतो तर अशा प्रकारे आपण अगार अगार जेलमध्ये DNA वेगळे करतो आणि नंतर आपण काही निष्कर्ष काढू शकतो जर आपण PCR केले असेल तर आपल्याला सिंगल बँड मिळेल आणि अशा प्रकारचे सिंगल ऍम्प्लिफिकेशन मिळेल जे आपण तो सिक्वेंसींगसाठी जाऊ शकतो की काय फरक आहे हे ओळखू शकतो परंतु आपल्याकडे बेस बदल आहे की नाही हे शोधण्यासाठी इतर विविध मार्ग देखील आहेत तर मी इथे जे दाखवणार आहे ती एक पद्धत आहे जी सामान्यतः निदानात वापरली जाते आणि याला रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेन्थ पॉलीमॉर्फिसम म्हणतात याचा अर्थ काय म्हणून आपण रिस्ट्रिक्शन एंजाइम नावाच्या एंजाइमबद्दल चर्चा केली आहे हे मागील वर्गामध्ये आहेत जे विशिष्ट सीक्वेन्स आणि कट ओळखणारे एंजाइम्स संदर्भित करतात आणि आपण रिस्ट्रिक्शन एंजाइम म्हणतात कारण ते युनिक आहेत ते त्यांच्या साइटसाठी इतके विशिष्ट आहेत जेव्हा साइट अस्तित्वात असते तेव्हाच ते कट करतात आणि आपण या गुणधर्मचा वापर सीक्वेन्स मध्ये बदल आहे की नाही हे ओळखण्यासाठी करू शकतो जे इथे दाखवले आहे ते काही सीक्वेन्सची स्कीमॅटीक आहे जे एंजाइमद्वारे पचवता येते किंवा पचवता येत नाही इथे हे वाइल्ड प्रकार DNA रिप्रेझेन्ट करणारे एलील आहे आणि हे DNA च्या म्युटंट व्हर्जन रिप्रेझेन्ट करणारे एलील आहे आपण इथे पाहू शकतो की ते कोडिंग आहे आणि नंतर 76 ते कोडॉन ATG च्या सुरुवातीपासूनचा बेस आहे आणि T हे A मध्ये रूपांतरित झाले आहे वाइल्ड प्रकार T आहे या एलीलमध्ये तो A आहे ते काय दर्शविले आहे तर आपण बाणाने दर्शविल्याप्रमाणे प्राइमरचा वापर केला आहे ज्याचा वापर DNA च्या या भागाला ऍम्प्लिफाय करण्यासाठी केला जातो आणि नंतर आपण या विशिष्ट साइटकडे पहात आहोत हे T आहे कारण T चे रूपांतर A मध्ये झाले आहे तर काय आहे आपण इथे जे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे वाइल्ड प्रकाराला T मिळाले आहे आणि म्युटंटला A मिळाले आहे आणि A इथे आल्यामुळे म्युटेशन्स बदलते बेस T ते A आता हा विशिष्ट सीक्वेन्स दर्शविलेल्या एंजाइमसाठी एक नवीन साइट प्राप्त करते जे AluI म्हणून संबोधले जातात दुसऱ्या शब्दांत हे एंजाइम या म्युटंट एलीलला कट करू शकते पण वाइल्ड प्रकाराला नाही तो विशिष्ट भाग आपण ही माहिती डायजेशन करण्यासाठी वापरू शकतो आपण PCR करतो तो भाग ऍम्प्लिफाय करतो हे एंजाइम जोडतो आणि नंतर तपासतो की ते तिथे कट करण्यास सक्षम आहे किंवा तिथे कट करू शकणार नाही आपण कोणता सीक्वेन्स पाहू शकतो फ्रॅगमेंट्सचा आकार तो एक वाइल्ड प्रकार आहे का ते पहा आपल्याला मिळेल इथून ते इथे 120 आहे आणि इथे एक नैसर्गिक साइट आहे वाइल्ड प्रकार आणि म्युटंट एलील दोन्ही मध्ये परंतु ही विशिष्ट साइट या म्युटंट एलीलसाठी युनिक आहे म्हणून हे 58 बेस पेअर फ्रॅगमेंट्स म्युटंटच्या बाबतीत दोन केले जातील दुसऱ्या शब्दांत जर तुमच्याकडे म्युटंट एलील असतील तर 58 बेस पेअर फ्रॅगमेंट गहाळ झालेला असेल हे खरे तर लॅफोरा आजाराने ग्रस्त असलेले कुटुंब आहे हे काम आमच्या स्वतःच्या प्रयोगशाळेत करण्यात आले आपण पाहू शकतो हे वडील आई आहेत आणि त्यांना 4 मुले झाली आहेत त्यापैकी 3 बाधित आहेत आणि जीनोटाइप शोधण्यासाठी आणि दाखवण्यासाठी आपण हा PCR केला आहे आपण तो इथे पाहू शकतो हा 58 बेस पेअर फ्रॅगमेंट जो वाइल्ड प्रकार आहे तो उपस्थित आहे वडील आई अबाधित आणि नियंत्रण सामान्य व्यक्ती परंतु बाधित तीनमध्ये अनुपस्थित असल्याचे पाहिले गेले दुसरीकडे या कुटुंबातील सर्व व्यक्तींना हे दोन फ्रॅगमेंट्स होते म्हणजे 35 आणि 23 हे दोन फ्रॅगमेंट्स ते उपस्थित आहेत याचा अर्थ असा आहे की या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती म्युटंट एलील घेऊन जाते तर वडील आणि आई स्पष्टपणे हेटेरोझायगस आहेत अगदी बाधित नसलेला भाऊ जो सिम्पटम्स दर्शवत नाही विकसित करणार नाही कारण त्याच्याकडे वाइल्ड प्रकारचा एलील आहे किंवा तो म्युटंट एलीलसाठी देखील हेटेरोझायगस आहे आपण इथे पाहू शकतो हि विशिष्ट व्यक्ती एक वाइल्ड प्रकारची आहे ज्यामध्ये म्युटंट एलील अजिबात नसतो असे कोणतेही फ्रॅगमेंट्स दाखवत नाही आपण वेगवेगळ्या प्रकारे कुटुंबातील इतर सदस्यामध्ये एखादा विशिष्ट म्युटंट एलील उपस्थित आहे की नाही याची पटकन चाचणी सीक्वेन्स माहितीचा खरोखर वापर करून करू शकतो याची आपण चर्चा केली बरोबर की नाही म्हणून आपण एक करू शकतो PCR नंतर आपण सिक्वन्सिंग करू शकतो किंवा जर आपल्याला दिलेल्या कुटुंबात एलील्सचे असे प्रकार माहित असतील तर आपण फक्त रिस्ट्रिक्शन डायजेशन आणि बँडिंग पॅटर्न पाहू शकतो तर आपण तो त्यांना जेलवर चालतो त्यांनी बनवलेले वेगवेगळे फ्रॅगमेंट्स पहा आणि पेडीग्री लावा आणि आपण स्पष्टपणे सेग्रीगेशन दर्शवू शकतो आणि सांगतो होय हि व्यक्ती लॅफोरा रोग विकसित करणार नाही कारण तो म्युटंट एलीलसाठी हेटेरोझायगस आहे त्याला एक वाइल्ड प्रकारची एलील मिळाली आहे म्हणून तो विकसित होणार नाही तर हे असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण सांगू शकतो ते निदानाबद्दल आहे आपल्याला जीन्स माहित आहे आपल्याला माहिती आहे की ते जीन्स आहे जेव्हा ते म्युटेशन झाल्यास परिणामी रोग होतो आणि आपण त्याचा सीक्वेन्स लावू शकतो आपण तिथे सीक्वेन्स विविधता पाहू शकतो आणि नंतर सांगू शकतो की एखादि व्यक्ती हेटेरोझायगस होमोझायगोस तो रोग वगैरे विकसित करेल की नाही चला निदानाच्या पलीकडे जाऊया आपण DNA टेक्नीक किंवा DNA मॉलिक्युलर बायलॉजि दृष्टिकोनाच्या काही इतर पैलूंचा विचार करू जे ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्समध्ये मदत करतात लोक अनेक समस्यांसाठी वापरत असलेले एक पॉवरफुल टेक्नीक म्हणजे DNA फिंगर प्रिंटिंग किंवा DNA प्रोफाइलिंग ज्याला ते म्हणतात आपण याबद्दल वृत्तपत्र वृत्तवाहिन्या वगैरे मध्ये ऐकले असेल अगदी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आत्मघाती बॉम्बर आणि ती ओळखली गेली किंवा तिची ओळखही झाली तिचे विकृत शरीर DNA फिंगर प्रिंटिंगद्वारे ओळखले गेले होते अगदी पंतप्रधानांचा मृतदेह लोक ओळखू शकले नव्हते आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी DNA फिंगर प्रिंटिंग केले होते किंवा DNA फिंगर प्रिंटिंगचा वापर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये केला जात आहे उदाहरणार्थ एखाद्याची हत्या झाली आणि त्यांचे शरीर कुजले आहे ते कोणाचे शरीर आहे हे आपल्याला कसे कळेल तर हे विशिष्ट व्यक्तीचे शरीर आहे की नाही याची पुष्टी होऊ शकते का आपण DNA फिंगर प्रिंटिंगचा वापर करू किंवा उदाहरणार्थ डिस्प्युट आहेत पॅटर्नल डिस्प्युट दोन वेगवेगळे पुरुष असा दावा करतात की एक विशिष्ट मूल त्यांचे आहे तो वडील आहे तर आपण ते कसे सिद्ध कराल किंवा ते क्राईम सीन असू शकते एखाद्याचा खून झाला आहे आणि आपल्याला माहित नाही की गुन्हेगार कोण आहे हे कोणी केले आणि आपण DNA पाहतो तिथे असलेले रक्ताचे डाग पाहू शकतो आणि जर हे दोन व्यक्तींमधील भांडण असेल तर शेवटी एक मारला गेला दुसरा एखाद्याला काही इजा झाली असेल वगैरे त्याचे रक्तही त्या ठिकाणी असेल तर याचा वापर करून आपण त्या व्यक्तीला ओळखू शकतो का रक्तामध्ये उपस्थित असलेले DNA आणि असे बरेच मुद्दे आपल्याला माहीत आहेत जे DNA फिंगर प्रिंटिंग वापरून बघू शकतो ते काय आहे ते पाहूया इथे जे दाखवले आहे ते DNA चे बँडिंग पॅटर्न आहे इथे दाखवलेले पॅटर्नल डिस्प्युटचे पॅटर्नल डिस्प्युट आहे तर आपल्याकडे एक आई आणि तिची मुलगी आहे या मुलीसाठी वडील कोण आहेत हे आपल्याला माहित नाही दोन व्यक्ती आहेत जे दावा करत आहेत पुरुष 1 आणि पुरुष 2 त्यामुळे ते न्यायालयात गेले आणि न्यायालयाने आदेश दिला की आम्हाला DNA फिंगर प्रिंटिंग करू द्या म्हणून त्यांनी आई मुलगी दोन संशयितांकडून DNA घेतला संशयित म्हणजे जे दावा करत आहेत की ते या मुलीचे वडील आहेत तर त्यांना मिळालेला हा पॅटर्न आहे समजा हे ऍगारोस जेलसारखे काहीतरी आहे आणि आपल्याकडे प्रत्येक बँड DNA बँड रिप्रेझेन्ट करतो तर आई आणि वडील कोण आहेत हे सांगण्यासाठी आपण ही माहिती कशी वापराल तर आपल्याला जे समजणे आवश्यक आहे ते म्हणजे मेयोसिस ज्यावर आपण मागील आठवड्यात चर्चा केली होती मेयोसिस म्हणजे असे आहे की आपण सर्वजण आई वडिलांकडून प्राप्त झालेल्या DNA मुळे उद्भवत आहोत आणि एक रीकॉम्बिनेशन देखील आहे तर असे घडते की आपल्या शरीरात असलेल्या प्रत्येक DNA भागासाठी आपण ते आपल्या वडिलांशी किंवा आईशी जुळवू शकतो आपण त्याचा भाग असलेल्या कोणत्याही गोष्टीवर हेच लागू होते ज्याला आपण तो PCR वापरून ऍम्प्लिफाय करता किंवा आपण RFLP करतो आपण जे काही करतो हे सर्व बदल जे आपल्याला आपल्या जीनोममध्ये दिसतात ते आपल्या वडिलांकडून किंवा आपल्या आईकडून आले आहेत म्हणून जर आपण या विविधते कडे लक्ष दिले तर आपण सांगू शकतो की एखादी व्यक्ती वडील असू शकते की नाही निश्चितपणे आपण हे सांगू शकता की हि व्यक्ती या प्रकरणात वडील होऊ शकत नाही चला ते पाहू तर हे असे आहे आपल्याला माहित आहे की आई कोण आहे आपण काय करू शकतो आपण मुलीच्या DNA प्रोफाइलची आईशी तुलना करू शकतो आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 50 DNA आईकडून येतात इतर 50 वडिलांकडून येतात म्हणून किमान आपण आईकडून आलेल्या सर्व फ्रॅगमेंट्सची जुळणी करूया मी इथे गुलाबी रंगाचा वापर केला आहे जे आईकडून प्राप्त होण्याची शक्यता असलेल्या फ्रॅगमेंट्सना ओळखण्यासाठी आहे म्हणून इथे युनिक फ्रॅगमेंट्स आहेत जसे इथे दर्शविले आहे इथे इथे इथे हे आईमध्ये नाहीयेत तर नक्कीच ते वडिलांकडून आले असावे आता आपण काय बघितले पाहिजे आईमध्ये नसलेल्या मुलीचे प्रत्येक फ्रॅगमेंट्स त्यामुळे वडिलांकडून आलेले असण्याची शक्यता आहे जे दोन व्यक्तींपैकी एक आहे तर हे असे आहे आपण इथे पाहू शकतो की आईमध्ये गायब असलेले सर्व बँड दोन पुरुषांपैकी एकामध्ये उपस्थित होते पुरुष 1 त्यापैकी काही अनुपस्थित आहेत उदाहरणार्थ जर आपण ते डोकावले तर काही फ्रॅगमेंट्स होते जे पूर्णपणे गहाळ आहेत उदाहरणार्थ हा फ्रॅगमेंट या व्यक्तीकडे नाही हे या व्यक्तीकडून येऊ शकले नसते त्याचप्रमाणे हा फ्रॅगमेंट या पुरुष 2 मध्ये गहाळ आहे म्हणून त्याच्याकडून येऊ शकला नसता या दृष्टिकोनाने आपण या मुलीचे जैविक वडिल पुरुष 1 असू शकतो किंवा कमीतकमी आपण असे म्हणू शकतो की ही व्यक्ती तिचे वडील असण्याची शक्यता नाही म्हणून क्रमांक 1 पुरुष 1 असण्याची शक्यता आहे हे दाखवायचे एक सोपे उदाहरण आहे वास्तविक DNA फिंगर प्रिंटिंग यापेक्षा अधिक कॉम्प्लेक्स असेल परंतु आपण पाहणार आहोत की आपल्याला खरोखरच अशा प्रकारचा पॅटर्न कसा मिळतो जेनेटिक बेस काय आहे DNA मध्ये काय होते जे या प्रकारची विविधता पाहण्यास मदत करते तर हे सर्व आपल्या जीनोममध्ये असलेल्या काही युनिक सिक्वेन्स मुळे होते ज्याला व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडेम रिपीट्स म्हणतात ते काय आहे रिपीट म्हणजे काय आहे उदाहरणार्थ ही रिपीट आहे हे एक युनिट आहे जे अनेक वेळा रिपीट करता येते ठराविक भागा मध्ये त्यापैकी 20 असू शकतात ठराविक भागा मध्ये त्यापैकी 25 असू शकतात आणि तत्सम आपण जे पाहतो ते म्हणजे क्रोमोझोम्समध्ये उदाहरणार्थ जर हे क्रोमोझोम्स असेल पुरुष 1 च्या या विशिष्ट भागात आपल्याकडे असू शकते हे एक रिपीट युनिट आहे जे उदाहरणार्थ 3 वेळा रिपीट होते पण दुसर्या क्रोमोझोम्समध्ये तेच रिपीट ते 6 वेळा रिपीट केले जाऊ शकते तर त्याचप्रमाणे आपल्याकडे रिपीट युनिटची लांबी वेगवेगळी असेल म्हणूनच याला टँडेम रिपीट असे म्हणतात एकापाठोपाठ एक वरपासून खाली पर्यन्त तुमच्याकडे आहेत वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये या रिपीटची लांबी वेगवेगळी असते तो तोच भाग उदाहरणार्थ व्यक्ती 1 मध्ये आपल्याकडे 4 रिपीट आहेत परंतु व्यक्ती 2 मध्ये हे असे असू शकते उदाहरणार्थ 5 रिपीट असू शकते तर हे खरोखर कसे होते या प्रकारच्या रिपीट पॅटर्न कशा मदत करतात जर तुम्ही रिपीट बघत असाल तर उदाहरणार्थ तुमच्याकडे रिपीट 1 रिपीट 2 रिपीट 3 आणि रिपीट 4 आहे तुमच्याकडे आणखी एक एलील आहे ज्याचायकडे फक्त उदाहरणार्थ 3 रिपीट इथे दिसणारे फ्लॅंकिंग भाग रिपीटच्या दोन्ही बाजूंनी उपस्थित असलेला सीक्वेन्स सामान्य असेल हे आपण जे पाहतो हे त्याप्रमाणेच आहे कारण हा तोच क्रोमोझोम्स भाग आहे परंतु वेगळ्या व्यक्तीमध्ये म्हणून जर फ्लॅंकिंग भाग सामान्य असतील तर आपल्याकडे इथे आणि इथे रिस्ट्रिक्शन साइट असू शकते इथे देखील आपल्याकडे तीच रिस्ट्रिक्शन साइट असेल परंतु जर आपण एंजाइम सोबत डायजेष्ठ केले जे इथे आणि इथे कट करते तर या दोन साइट्स दरम्यान तुमच्याकडे असलेल्या रिपीटच्या संख्येवर अवलंबून निर्माण होणारा फ्रॅगमेंट वेगळा असेल इथे जेवढी जास्त रिपीटची संख्या हा फ्रॅगमेंट तेवढा मोठा असणार आहे रिपीटची संख्या जितकी कमी होईल तितका फ्रॅगमेंट लहान होईल तर नेमका हाच फरक इथे येतो कदाचित हा फ्रॅगमेंट जो आपण इथे पहात आहोत आणि त्याच्या वरील फ्रॅगमेंट मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोम्सच्या समान प्रदेशाचे रिप्रेझेन्ट करतात उदाहरणार्थ मॅटर्नल क्रोमोझोम्स त्या प्रदेशात कमी अधिक रिपीट झाले असावे म्हणून ते थोडी जास्त लांब आहे म्हणून हळूहळू स्थलांतरित होते तर हे जलद स्थलांतर करते कारण आकार लहान आहे हे असे आहे की रिपीटमध्ये आपण या प्रकारची विविधता पाहतो खरोखर बदल घडवून आणते आपण केवळ क्रोमोझोम्सच्या एका विशिष्ट भागाकडे पाहत नाही आपण क्रोमोझोम्स मधील शेकडो वेगवेगळ्या साइट्स पहात आहोत आणि जेव्हा आपण असे करतो तेव्हा अशा प्रकारची गणना आपल्याला सांगते कि एखाद्या व्यक्तीच्या क्रोमोझोम्सच्या विविध भागाच्या विविध एलील्सचे एकसारखे कॉम्बिनेशन होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे जोपर्यंत आपण एकसारखे जुळे नाही जिथे जेनेटिक मेकअप हा एकसमान असतो अन्यथा ते जुळणार नाही म्हणूनच याला फिंगरप्रिंटिंग असे म्हणतात कारण तुमच्या बोटांचे ठसे तुमच्या अंगठ्याचे ठसे प्रत्येक व्यक्तींसाठी युनिक असतात फार क्वचितच आपल्याला आढळेल की अंगठ्याचे ठसे एकापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये एकसारखे आहेत म्हणूनच याला DNA फिंगर प्रिंटिंग म्हणतात तर तुमच्या जीनोममध्ये जे आहे ते म्हणजे सीक्वेन्स विविधता कारण DNA च्या एकाच भागा मधील विविध एलील्समुळे जे रिपीटसाठी स्थलांतरण पद्धतीमध्ये फरक आणते आणि जर आपण फ्रॅगमेंट शोधण्यासाठी भाग म्हणून रिपीटचा वापर केला आपल्याला असे बँड सापडणार आहेत आणि बँड पॅटर्न प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक आहेत वडिल किंवा आईशी मॅपिंग करून आपण तो ओळखू शकाल की कोणता वडिलांकडून आला होता आणि कोणता आईकडून आला होता परंतु जर आपण दोन पालकांपैकी एका सोबत जर मॅपिंग करू शकत नसाल तर याचा अर्थ असा की ती व्यक्ती बायोलॉजिकल पॅरेंट असू शकत नाही हेच तत्त्व फॉरेन्सिक पुराव्यांसाठी वापरले जाऊ शकते उदाहरणार्थ जर तुमच्याकडे क्राईम सीन असेल जिथे तुमच्याकडे स्पॉट्स असतील आणि प्रत्येक रक्ताचे स्पॉट्स आपण स्वतंत्रपणे गोळा केले असतील DNA काढले असतील आणि त्या चकमकीत मारल्या गेलेल्या व्यक्तीसाठी आपण तो DNA टायपिंग करत असाल आणि मग आपण प्रत्येक त्या क्राईम सीनला असलेले रक्ताचे डाग DNA प्रोफाइलिंगशी जुळतात जर ते जुळत नसेल तर याचा अर्थ असा की उपस्थित असलेल्या दुसर्या व्यक्तीचे रक्त आहे जर आपल्याला असे एकापेक्षा जास्त नमुने सापडले तर आपण कदाचित अंदाज लावू शकतो की जेव्हा ही चकमक झाली तिथे किती व्यक्ती होत्या आणि तुम्ही तुमच्या दुसरा तपास घेतात एक संशयित सापडेल आणि मग तुम्ही त्याचा DNA जुळवून पाहता DNA पॅटर्नला जो तुम्ही रक्ताच्या नमुन्यातून घेतला होता म्हणून हे एकदम स्पष्ट असेल की ही व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होती जेव्हा हा मृत्यू झाला तर आपण हे असे मॅप करू शकतो ते DNA फिंगर प्रिंटिंग बद्दल आहे आपण हे खरोखर कसे करतो आपण थोड्या अधिक तपशीलांवर जाऊ मुळात आपण DNA काढतो हे असे काहीतरी आहे जे या स्कीमॅटीकमध्ये इथे दर्शविले आहे आपण DNA काढतो त्यासाठी एकतर आपण रक्ताचे नमुने घेतो किंवा क्राईम सीनला रक्ताचे डाग असतील तर आपण त्याबरोबर जाऊ शकतो आणि DNA काढू शकतो कारण रक्ताला पांढऱ्या रक्तपेशी आहेत ज्यात न्यूक्लियस आहे म्हणून आपण DNA काढू शकतो आणि मग आपण एंजाइमसह पचवतो तर तो दोन्ही बाजूंनी कट करतो उदाहरणार्थ रिपीट सीक्वेन्स मी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे रिपीट आहे आणि तुमच्याकडे दोन्ही बाजूला एक साइट आहे ते कट करणार आहे आणि नंतर त्यांना वेगळे करेल आपण जेलमध्ये DNA वेगळे कराल मॉलिक्युलर वेटनुसार ते वेगळे केले जातात हा मोठा DNA आहे तो एक लहान DNA आहे जलद स्थलांतर करतो आणि नंतर आपण जे करतो ते जेल अगार जेलमधून DNA एका मेम्ब्रेन मध्ये हस्तांतरित करतो हे एक मेम्ब्रेन आहे जे पॉसिटीव्ह चार्ज केले जाते त्यामुळे DNA पॉसिटीव्ह चार्ज केलेल्या मेम्ब्रेनशी बांधला जातो कारण DNA निगेटिव्ह आहे आणि म्हणून मेम्ब्रेन एगरोस जेलचे रिप्रेझेन्ट करेल कारण ती समान स्थिती आहे जिथे DNA एगरोसमध्ये उपस्थित होता तीच स्थितीत मेम्ब्रेनमध्ये हस्तांतरित केली जाईल आणि आपण मेम्ब्रेनला ज्याप्रमाणे ज्याला आपण हायब्रिडायजेशन म्हणतो याचा अर्थ आपल्याकडे DNA स्ट्रँड वेगळे केले जातात आणि नंतर सिंगल स्ट्रँड फॉर्ममध्ये मेम्ब्रेन हस्तांतरित केले जातात म्हणून एकदा एगरोसमध्ये विभक्त झाल्यानंतर आपण विशिष्ट केमिकलसह त्याला वागवतो उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साइड जे DNA च्या दोन स्ट्रॅन्डमधील सर्व हायड्रोजन बॉण्ड खंडित करतो आणि आता आपण DNA मेम्ब्रेनमध्ये हस्तांतरित करतो जे जेलवर ठेवले जाते आणि आपण या प्रकरणात काय करतो ते म्हणजे आपल्याकडे एक बेस आहे ज्यामध्ये आपल्याकडे जेल आहे आणि नंतर त्यावर आपण एक मेम्ब्रेन ठेवतो आणि आपण मिठाचे द्रावण अगार मधून मेम्ब्रेनवर आणि पेपर टॉवेल वर जाऊ देतो जे वर ठेवले आहेत तर या प्रक्रियेत मीठ द्रावण देखील DNA घेऊन जाईल आणि परंतु DNA मेम्ब्रेन मधून जाऊ शकत नाही म्हणून ते तिथे अडकले आहेत आणि ते सिंगल स्ट्राँडेड आहेत ते क्रॉस लिंक्ड आहेत म्हणजे ते इर्रिव्हर्सिबली मेम्ब्रेनशी जोडलेले आहेत तर एकदा आपण ते मेम्ब्रेनवर लावले आहे तर आता मी जे सांगितले ते म्हणजे DNA फिंगर प्रिंटिंगमध्ये मुळात आपण रिपीट सीक्वेन्स पहतो कारण रिपीट टेंडमली रिपीट केल्या जातात युनिट्स दिलेल्या भागात ते किती वेळा रिपीट केली जाते ते प्रत्येक व्यक्ती प्रमाणे बदलते परिणामी जर आपण त्या DNA ला एंझाइमसह डायजेष्ठ केले तर रिपीट शोधण्यामुळे निर्माण होणारे फ्रॅगमेंट्स वेगवेगळे असतील कारण तुमच्याकडे जितक्या जास्त रिपीट होणार आहेत तितके DNA मोठे असतील आता आपण प्रोब म्हणून रिपीट वापरतो प्रोब म्हणजे काय ते म्हणजे आपण रिपीटचा कॉम्प्लिमेंट्री सीक्वेन्स घेतो आणि नंतर आपण त्याला आइसोटोप रेडिओएक्टिव्ह आइसोटोपसह लेबल करतो आणि नंतर आपण लेबल केलेल्या न्यूक्लियोटाइड टार्गेटशी जोडतो तर टार्गेट कोठे आहेत हे आधीच साईझप्रमाणे वेगळे केलेले आहेत ते कॉम्प्लिमेंट्री सिक्वन्सला बांधून घेतील कारण हे सिंगल स्ट्राँडेड आहेत आणि नंतर ते रेडिओएक्टिव्हली लेबल केलेले असल्याने आपण इथे दाखवल्याप्रमाणे अतिरिक्त फिल्म टाकू शकतो आणि नंतर जिथे प्रोब आहे तिथे ते आपल्याला या प्रकारचे बँड देईल जसे की इथे दाखवले आहे आपण पाहू शकतो या लेनमध्ये आपल्याला फक्त दोन बँड सापडले इथे ते दोन आहेत इथे ते एक आहे ते दोन आहे आणि तत्सम ते एकदम सोपे आहे आपल्याला मुळात असे काहीतरी मिळेल आपल्याला अनेक बँड्स मिळतील आणि मग आपण प्रत्येक व्यक्तीच्या बँडिंग पॅटर्नची दुसऱ्याशी जुळवून घेऊ शकतो आणि आपल्याला जे अनुमान काढायचे आहे ते अनुमान लावू शकतो या पद्धतीला सौथर्न हायब्रिडायजेशन म्हणतात कारण हि पद्धत सौथर्न नावाच्या व्यक्तीने विकसित केली होती म्हणून त्याला सौथर्न हायब्रिडायजेशन असे म्हटले जाते जिथे मूलतः आपण DNA सह DNA चे हायब्रिडायजेशन करतो त्यापैकी एका DNA चा फरक आहे टार्गेट वेगळे केले आहे आकार एगरोस जेलमध्ये विभक्त केला आहे मेम्ब्रेनमध्ये हस्तांतरित केला आहे आणि ते मेम्ब्रेनवर इंमोबिलाइज्ड आहेत प्रोब म्हणजे आपण बघत असलेला अचूक सीक्वेन्स जे आहेत उदाहरणार्थ GATTC आपल्या जीनोममध्ये असे सीक्वेन्स कुठे आहेत म्हणून तो सीक्वेन्स प्रोब म्हणून वापरू शकतो म्हणून जिथे तो होमोलॉगस संबंधित कॉम्लिमेन्ट्री सीक्वेन्स उपस्थित असेल तो जाईल आणि त्याला बांधून घेईल म्हणून आपण प्रोफाइलमध्ये विविध प्रकारचे सीक्वेन्स वापरू शकतो म्हणजे DNA प्रोफाइलिंगचे असेच एक उदाहरण आहे परंतु सौथर्न ब्लॉट हा एकमेव मार्ग नाही ज्याद्वारे आपण व्यक्ती विशिष्ट प्रोफाइलिंग DNA पॅटर्न मिळवू शकतो लोक रोबस्ट क्विकर PCR पद्धत देखील वापरतात इथे जे दाखवले आहे ते आहे म्हणजे तुमच्याकडे अगदी तेच आहे आपल्याकडे सीक्वेन्स आहेत जे रिपीट आहेत आपण उदाहरणार्थ मॅटर्नल क्रोमोझोम्समध्ये आईकडून मिळवलेल्या क्रोमोझोम्सची रिपीट लहान असू शकते आणि पॅटर्नल मध्ये मोठी रिपीट असू शकते म्हणून जर आपण रिपीटच्या दोन्ही बाजूंना असलेल्या भागांना बंधनकारक असलेल्या प्राइमरच्या जोडीचा वापर करून ऍम्प्लिफाय करत असाल तर ते दोन्ही कडून ऍम्प्लिफाय होईल परंतु परिणामी PCR प्रॉडक्ट वेगळे असेल जर ते जास्त लांब असेल उदाहरणार्थ ते हळूहळू स्थलांतरित होईल जर ते लहान असेल तर ते जलद स्थलांतरित होईल परंतु जर आपण क्रोमोझोम्सच्या 40 वेगवेगळ्या भागामधून किंवा 40 किंवा सर्व क्रोमोझोम्सपैकी प्रत्येकी 22 जोड्या अशा प्रकारे ऍम्प्लिफाय केले तर आपल्याला एक पॅटर्न मिळणार आहे जो दिलेल्या व्यक्तीसाठी युनिक आहे असे काहीतरी इथे दाखवल्याप्रमाणे तर आपण आता उदाहरणार्थ इथे असे तीन वेग वेगळे रिपीट लोकस किंवा रिपीट लोकी बघत आहोत आणि नंतर आपण व्यक्ती 1 3 आणि 3 कडे बघत आहोत आणि रिपीट साइज काय आहे यावर अवलंबून एलील्स आहेत प्रत्येक व्यक्तीकडे आहे आणि जोड्या आपल्याला एक पॅटर्न मिळेल जो प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक आहे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला एक पॅटर्न मिळाला आहे जो इतर दोन व्यक्तींपेक्षा खूप वेगळा आहे तर हे आपण सुमारे 4 5 तासात करू शकतो आपण टाईप करू शकतो आणि सांगू शकतो की या दोन व्यक्ती किंवा रक्ताचे स्पॉट्स जे आपल्याला क्राईम सीन ठिकाणी आढळले आहेत ते सर्व एका व्यक्तीकडून आले आहेत की वेगवेगळ्या व्यक्तींमधून जर हे वेगळे असेल तर तिथे किती व्यक्ती असण्याची शक्यता आहे ज्यांना काही दुखापत झाली आहे आणि त्यांच्या रक्ताचे डाग आहेत किंवा आपण जाऊन पॅटर्नल डिस्प्युट वगैरे सोडवू शकतो वगैरे तर हि अशी एक पॉवरफुल टेक्नीक आहे लोक ज्याचा वापर ओळखण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींच्या DNA प्रोफाइलशी सॅम्पल शी जुळविण्यासाठी आणि माहिती देणे कि ती तीच व्यक्ती आहे का वेगळी व्यक्ती ती बायोलॉजिकल फादर आहे किंवा संबंधित काही अगदी आपण नातेवाईकांकडे देखील पाहू शकतो उदाहरणार्थ जेनेटिक अंतर कमी झाल्यामुळे समानता कमी होणार आहे माझे DNA प्रोफाइलिंगचे पॅटर्न उदाहरणार्थ एक अज्ञात व्यक्ती पेक्षा माझ्या वडिलांच्या DNA प्रोफाइलिंगला जास्त समान असेल तर आपण हे खरोखरच अनेक प्रश्न सोडवण्यासाठी वापरू शकतो तर ते इतके पॉवरफुल आहे आणि त्यासह आपण या विशिष्ट भागाचे शेवटचे दुसऱ्या आठवड्याचे शेवटचे लेक्चर समाप्त करत आहोत आणि आपण तिसऱ्या आठवड्याच्या लेक्चर मध्ये पुन्हा भेटूया जिथे आपण विविध प्रकारच्या म्युटेशन्सचा शोध घेणार आहोत आणि ते कसे योगदान देऊ शकतात रोग पॅथॉलॉजी हे देखील पाहणार आहोत आपण पुन्हा भेटूया